तर हा या कोर्स चा शेवटचा भाग आहे तर आता DC मोटर चे स्पीड कंट्रोल प्रत्यक्षात या गोष्टी अगदी सोप्या आहेत तर उदाहरणार्थ आम्हाला हे माहित आहे की बॅक Emf ∅ Z n 60 P मी कुठेतरी n वापरला असेल परंतु त्याच कारणास्तव हे कंसात n N असे लिहिले गेले आहे म्हणून गोंधळ नको आणि Eb ला खरोखर माहित आहे की बॅक Emf Eb V म्हणजे आर्मेचर सर्किट मधील व्होल्टेज ड्रॉप म्हणजे ∅ ra आहे यासाठी असे दिसून येईल की DC मोटर ची गती खालील पद्धतींनी बदलली जाऊ शकते एक म्हणजे मोटर च्या आर्मेचर ला लागणार्या व्होल्टेज मध्ये बदलणे जो V आहे वास्तविक व्होल्टेज लागू होऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे आर्मेचर ला लागू व्होल्टेज कमी करण्यासाठी अॅमेटर सर्किट मध्ये प्रतिकार समाविष्ट करणे तेथे आर्मेचर करंट बदलणे आणि फील्ड करंट बदलून फील्ड फ्लक्स मध्ये बदल करणे ही संख्या 3 आहे प्रत्यक्षात DC मोटर ची गती बदलण्याचे हे तीन वेगवेगळे मार्ग आहेत आता प्रत्यक्षात DC शंट मोटर चे वेग नियंत्रण दिसते The most common method of speed control of a DC shunt motor is when controlling it is field strength by adjusting the field regulating resistance So if actually look the circuit that this is field leaning and one additional resistance has been connected this is a variable resistance If actually vary this resistance then what actually call that field current will vary फील्ड रेग्युलेटिंग रेसिस्टन्स नियंत्रित करून फील्ड क्षमता बदलणे ही DC शंट मोटर च्या वेगवान नियंत्रणाची सर्वात सामान्य पद्धत आहे जर प्रत्यक्षात सर्किट दिसत असेल तर हे फील्ड झुकते आहे आणि एक अतिरिक्त प्रतिकार जोडला गेला आहे हा एक व्हेरिएबल रेसिस्टन्स आहे प्रत्यक्षात हा प्रतिकार बदलल्यास त्या क्षेत्राला ते बदलू शकते उदाहरणार्थ समजा हा प्रतिकार Rf आहे समजा हे Rf आहे तर जसे Rf आणि हे फील्ड रेसिस्टन्स Rf आहे तर प्रत्यक्षात फील्ड करंट काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा तर Rf द्वारा ∅ VRf होईल हे Rf तरीही निश्चित झाले आहे या दाखल केलेल्या वळणा च्या सर्किट चे फील्ड रेझिस्टन्स आणि हे Rf आहे प्रत्यक्षात त्यास व्हेरिएबल रेसिस्टन्स म्हणतात तर प्रत्यक्षात जर हा प्रतिकार नैसर्गिकरित्या बदलू शकतो तर फील्ड करंट कमी होईल कारण प्रत्यक्षात काही प्रतिरोधक फील्ड करंट कमी होत जाईल तर f लक्स हा फील्ड करंट नुसार प्रमाण आहे तर नैसर्गिकरित्या ज्याला फ्लक्स म्हणतो त्याला कमी होईल परंतु त्या बाबतीत आम्ही फील्ड करंट कमी होत असल्यास वेग कसा वाढतो हे कसे आहे हे आपण वैशिष्ट्यपूर्णतेने पाहणार आहोत जर फील्ड करंट वाढला तर अशावेळी प्रवाह देखील वाढतो उलट होईल तर आणि फील्ड मुळात ∅ प्रत्यक्षात फील्ड करंट ∅ प्रत्यक्षात प्रमाणित आहे तर हे प्रत्यक्षात नेहमी हे लक्षात ठेवते तर त्या बाबतीत काय होईल आम्हाला हे माहित आहे की हे सर्किट कनेक्शन आणि फ्लक्स किंवा ∅ हे असू शकते किंवा या मधील संबंध आहे कारण फ्लक्स अनुपातिक आहे ∅ आणि वेग n वरील चित्रात दर्शविली आहेत या पद्धतीत एक व्हेरिएबल रेसिस्टन्स शंट फील्ड शी संबंधित आहे जो या आकृतीमध्ये आहे मी हे दर्शविले आहे की हे आकृती आहे तर ही गती प्रत्यक्षात प्रवाहाच्या उलट प्रमाणात असते जेव्हा लागू व्होल्टेज बदलला जात नाही आणि परत Emf हे स्थिरांक मानले जाऊ शकते म्हणजेच हे समीकरण हे समीकरण आम्हाला हे समीकरण माहित आहे की एबी ते बॅक Emf K n लिहा तर K स्थिर आहे आणि हे प्रवाह आणि प्रवाह I च्या प्रमाणात आहे काय तर प्रत्यक्षात त्या feld चालू म्हणतात तर आपल्याला हे माहित आहे तर येथे यालाच हा शब्द आहे अभिव्यक्ती ही ती एबी ही अभिव्यक्ती आहे आणि जर एबी तर K ∅ n आहे तर येथे असे लिहिले आहे की वेग वेगळ्या प्रमाणात प्रमाणानुसार जेव्हा लागू व्होल्टेज बदलला जात नाही आणि बॅक emf ला स्थिर मानले जाऊ शकते म्हणजे एब बॅक एम्फ K ∅ n तर जर प्रत्यक्षात व्होल्टेज स्थिरता लागू केली तर एबी जर खरोखर स्थिर राहू शकत असेल तर हे तर काय होईल जे प्रत्यक्षात ल लक्सच्या व्यतिरिक्त प्रमाणित आहे तर प्रवाह proportion च्या प्रमाणात आहे याचा अर्थ असा की n च्या व्यतिरिक्त प्रमाणात आहे म्हणजेच जर फील्ड करंट वाढला तर n कमी होते आणि उलट म्हणूनच हे वैशिष्ट्य आयताकृती हायपरबोला सारखे असे म्हणतात त्यासारखे दिसते तर ही n आरपीएम आहे आणि ही फिल्ड करंट आहे तर हे वैशिष्ट्य आहे यानंतर अशा प्रकारे शंट फील्ड मध्ये प्रतिकार वाढविणे शंट फील्ड चे वर्तमान कमी करते प्रवाह कमी करते आणि वेग वाढवते कारण त्यास विपरित प्रमाणात प्रमाणित करते त्याच प्रकारे शंट फील्ड सर्किट मधील प्रतिकार कमी होणे वाढते शंट फील्ड चालू होते त्यामुळे प्रवाह वाढतो आणि वेग कमी होतो ही एक पद्धत आहे आणखी एक म्हणजे आर्मेचर रेझिस्टर्स रेझिस्टन्स नियंत्रण पध्दती या पध्दतीमध्ये प्रत्यक्षात येथे प्रतिकार आहे हे आर्मेचर सर्किट सह मालिकेत घातले जाते या आर आहे ही r आहे जी येथे रेझिस्टन्स समाविष्ट केली गेली आहे आणि आर्मेचर रेझिस्टन्स म्हणजे I ra लहान आहे फील्ड करंट येथे काहीही नाही तर आर्मेचर सर्किट मधील प्रतिकार वाढविणे म्हणजे हे परत emf आहे तर या सर्किट मध्ये प्रत्यक्षात केल्यास kvl ला एबी V Ia R ra मिळेल ra आर्मेचर रेझिस्टन्स आहे म्हणून आर्मेचर सर्किट I ra मधील प्रतिकार वाढवा की हे येथे आहे जर खरोखरच हे R वाढवते तर ड्रॉप वाढते म्हणून एबी कमी होईल आणि मोटर ची गती प्रत्यक्षात कमी होईल कारण emf बॅक कारण या प्रकरणात एबी बॅक एम्फ K ∅ n तर येथे काय होत आहे कारण आम्ही तो प्रतिरोधक R समाविष्ट केला आहे त्यामुळे हा ड्रॉप वाढेल Eb कमी होईल तर त्या बाबतीत फील्ड करंट स्थिर राहील कारण काहीही तिच्याशी जोडलेले नाही कारण हा व्होल्टेज स्थिर आहे तर त्या बाबतीत ∅ देखील स्थिर आहे तर एबी n किंवा स्पीड कमी झाल्यामुळे देखील कमी होईल तर बहुतेक रेषानुसार ते वेगवेगळे असावे तर या प्रकरणात या पद्धतीने काय होईल मोटारीची गती केवळ कमी केली जाऊ शकते प्रत्यक्षात ती वाढवू शकत नाही कारण हे एबी कमी होत आहे प्रत्यक्षात ही गोष्ट करू शकत नाही कारण प्रत्यक्षात आर जोडली आहे तर Eb कमी होत आहे तर या पद्धतीने केवळ वेग कमी होऊ शकतो तर हे वैशिष्ट्य सहजपणे रेखाटू शकते आता दुसरी म्हणजे DC मालिका मोटर चे स्पीड कंट्रोल आता हे काम बंद आहे तर तेथे प्रत्यक्षात काहीही नाही रेझिस्टन्स R कॅपिटल ra लावा कारण व्होल्टेज ड्रॉप होईल आणि फिल्ड करंट स्थिर राहील तर म्हणून बॅक emf कमी होईल वेग कमी होईल तर ही पद्धत प्रत्यक्षात केवळ मशीन ची गती कमी करू शकते आता नंतर DC मालिका मोटर चे स्पीड कंट्रोल आहे DC मालिका मोटार फील्ड विंडिंग आहे आम्ही पाहिले आहे ते आर्मेचर च्या मालिकेत आहे परंतु हे काय आहे जे टी २ व्हेरिएबल रेझिस्टन्स ला कनेक्ट करते ज्याला या फील्ड वळण समांतर असलेले डायव्हर्टर म्हणतात तर प्रत्यक्षात ज्या पद्धतीने अभ्यास केला आहे DC सर्किट विश्लेषणासाठी साधे समांतर सर्किट प्रत्यक्षात जोडण्याबरोबरच हे व्हेरिएबल आहे याचा 1 भाग म्हणजे एकूण आर्मेचर करंट आहे हा सध्याचा करंट आहे आणि करंट भाग आहे तो वाहतो फिल्ड च्या वळणा तून वाहणार्या प्रवाहाचा हा भाग आणि याचा अर्थ ∅ ∅ I a If I ∅ आहे तर मूलभूतपणे या भागाद्वारे या फिल्ड करंट ला डायव्हर्टर जोडून नियंत्रित करता येते डायव्हर्टर म्हणजे करंट चा भाग या व्हेरिएबल च्या प्रतिक्रियेद्वारे वळविला जातो हे बदलू शकते तर डायव्हर्टर वापरुन मालिका मोटर मोटर चे हे गती नियंत्रण केल आहे तर मालिकेच्या मोटर ची गती नियंत्रित करण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत फील्ड फ्लक्स मध्ये भिन्नता बदलणे आहे उत्तेजनाचा प्रवाह चालू आहे कारण उत्तेजनाचा प्रवाह म्हणजे फील्ड करंट आहे येथे उद्देशाचे नियमन करणारे प्रतिरोध फील्ड विंडिंग च्या समांतर जोडलेले आहे हे डायव्हर्टर म्हणून ओळखले जाते डायव्हर्टर रेझिस्टन्स समायोजित करून फील्ड करंट डायव्हर्टिंग द्वारे नियंत्रित केले जाऊ शकते मुख्य प्रवाहांचे अंश आहे तर हा मुख्य प्रवाह आहे तर सध्याच्या भागाचा काही भाग त्यातून वाहू शकतो संदर्भ वेळ 0858 फील्ड करंट खरंतर कमी होईल तर आता हा एक मार्ग आहे दुसरा मार्ग असा आहे की पर्यायी व्यवस्था म्हणून टॅप केलेले फील्ड कंट्रोल वापरुन मालिका फील्ड वळणांची संख्या भिन्न असते या प्रकरणात काय होते हे एक मालिका फील्ड आहे हे मूळतः येथे अनेक ठिकाणी टॅप केलेले एक मालिका क्षेत्र आहे जर या टॅप ला नैसर्गिकरित्या कनेक्ट केले तर ते टॅप केले जाते ज्यास प्रत्यक्षात यालाच हा मार्ग आहे ते म्हणतात ते त्याला अनुसरण करेल ज्याला प्रत्यक्षात याला म्हणतात तेच हे आहे पथ हा मार्ग आहे तो अनुसरण करेल आणि जर मी येथे चिन्हांकित केले नसेल तर तो A1 A2 आहे आणि हे आहे आणि प्रत्यक्षात याला बदलून काय म्हणतात हे टॅप येथून इथपर्यंत काय आहे प्रत्यक्षात त्यामुळे फील्ड त्याद्वारे नियंत्रित होऊ शकते तर या मार्गाने त्याला टॅप केलेले फील्ड कंट्रोल देखील म्हटले जाते या मार्गाने मालिकेच्या मोटर ची गती नियंत्रित करणार्याला प्रत्यक्षात कॉल देखील करता येते तर गणिताची इतर माहिती फक्त पहिल्या वर्षाच्या स्तरावर आहे आता क्रमांक 3 प्रतिकार जोडलेला असेल तर पुन्हा मोटर आर्मेचर सर्किट सह मालिकेत जोडले गेले तर मोटर चा वेग emf असलेल्या बॅक म्हणून प्रतिकार समायोजित करून कमी करू शकतो जर प्रत्यक्षात T1 प्रतिरोध क्षेत्रातील वळणा सह मालिकेमध्ये ठेवले तर दोन्ही मालिकांमध्ये आहेत म्हणजे मालिका ही आहे ही एकहा प्रतिकार हा आर्मेचर आहे तर आर्मेचर आणि हे Rse आहे आणि हे R आहे म्हणून emf च्या मागे बॅक emf हे V ∅ R Rse ra होईल हे Rse येथे मालिका फील्ड वळण प्रतिरोध येथे मालिका फील्ड वळण प्रतिकार आहे तर त्या प्रकरणात आम्ही 1 प्रतिरोधक R जोडत आहोत तर म्हणून प्रतिकार म्हणून या प्रकरणात म्हणून R द्वारे आर्मेचर ची गती देखील कमी केली जाऊ शकते असे केल्यास बॅक emf कमी होईल तर म्हणून बॅक emf ला प्रतिकार समायोजित केल्याने गती वाढेल सर्किटमधील प्रतिकार वाढवून गती कमी होईल तर नैसर्गिकरित्या परत Emf कमी होईल तर त्या मार्गाने वेग कमी केला जाऊ शकतो तर शंट मोटर मध्ये आर्मेचर कंट्रोल प्रमाणे वेग नियंत्रित केला जाऊ शकतो तर पुढे DC मोटर किंवा शंट मोटर च्या फिरण्याच्या दिशा उलट आहेत समजा हे शंट मोटर F1 F2 चे कनेक्शन आहे A1 A2 हे फील्ड टर्मिनल आहे A1 A2 आर्मेचर टर्मिनल आहे प्रत्यक्षात F1 F1 F2 हे दर्शविले आहे जर प्रत्यक्षात फील्ड टर्मिनल ची अदलाबदल करायची असेल तर आकृती F1 F2 कनेक्ट केलेला दिसत असेल तर आता हा बिंदू येथे जोडला गेला आहे आणि हा मुद्दा आहे हे येथे जोडलेले आहे याचा अर्थ दिशा आहे हेच प्रत्यक्षात F1 ते F2 पर्यंत फील्ड चालू होते हे कनेक्शन F2 पासून F1 पर्यंत वाहते आणि टॉर्क हे उत्पादनांच्या प्रमाणानुसार आहे आम्ही ते उत्पादन ∅ ∅ पाहिले आहे आणि field हे फील्ड करंट च्या प्रमाणात आहे तर त्या बाबतीत काय होईल ते फिल्ड विंडिंग करंट उलट आहे तर मशीन येथे उलट दिशेने फिरवेल ते घड्याळाच्या दिशेने दर्शविले आहे येथे प्रत्यक्षात केवळ फील्ड करेक्शन फील्ड विंडिंग करेक्शन उलट केल्यास हे उलट दिशेने फिरेल आता प्रत्यक्षात जर आदानप्रदान झाले तर आता हे फिल्ड ला F1 F2प्रमाणेच ठेवा आता आर्मेचर कनेक्शन ची अदलाबदल करा याचा अर्थ असा की येथे टर्मिनल A 2 कडे आहे आणि Eb हे A1 ला आहे म्हणजे येथे आम्ही या 2 चा इंटरचेंज केला आहे हे 2 कनेक्शनA1 A2 त्या प्रकरणात उलट आहे ज्याला आर्मेचर प्रवाहाची वास्तविक दिशा म्हणतात ते बदलले आहे परंतु फील्ड चालू दिशा समान राहील तर मशीन उलट दिशेने फिरेल तर ते एकतर आहे म्हणजे एकतर प्रत्यक्षात फील्ड कनेक्शन ची अदलाबदल करा किंवा आर्मेचर कनेक्शन चे अदलाबदल करा जेणेकरून ते मशीन उलट दिशेने फिरेल परंतु प्रत्यक्षात अदलाबदल करून F1 F2 आणि A1 A2 दोन्ही मशीन एकाच दिशेने फिरतील कारण टॉर्क कोणत्या प्रमाणात आहे या 2 च्या उत्पादनास ∅ म्हणा तर त्या बाबतीत प्रमाणित ∅ तर दोन्ही आणि आर्मेचर सद्य दिशा बदलली आहे तर मशीन त्याच दिशेने फिरेल तर मध्ये याचा अर्थ असा की जर यापैकी खरोखर जर इंटरचेंज मशीन उलट दिशेने फिरेल परंतु प्रत्यक्षात Eb नंतर मशीन फिरेल प्रत्यक्षात पाहिले तर उलट दिशेने फिरेल जर प्रत्यक्षात दोन्ही बदलले तर मशीन त्याच ठिकाणी फिरेल दिशा आणि आणखी एक गोष्ट म्हणजे टर्मिनल व्होल्टेज जर हे टर्मिनल व्होल्टेज समजा हे हे आहे जर हे टर्मिनल बदलले तर समजा जर मी हे कनेक्ट केले असेल तर आणि जर मी मशीन ला जोडले असेल तर त्याच दिशेने प्रयोगशाळेमध्ये फिरेल प्रत्यक्षात सहज सत्यापित करू शकता कारण जर प्रत्यक्षात देखील बदलले तर फील्ड चालू आणि वर्तमान आर्मेचर दोन्ही दिशा बदलतील तर शेवटी टॉर्क ∅ ∅ दोन्ही ∅ ∅ च्या प्रमाणात आहे म्हणजेच सामान्यत टॉर्क हे फील्ड करंट आणि आर्मेचर करंट च्या उत्पादनाच्या प्रमाणात असते तर दोन्ही दिशानिर्देश बदलत आहेत तर मशीन मध्ये फिरते प्रत्यक्षात त्याच दिशेने काय म्हणतात म्हणून जर या ध्रुवीयतेचे रूपांतरण झाले तर ते त्याच दिशेने फिरेल जर प्रत्यक्षात दोन्ही दाखल केले असल्यास किंवा दोन्ही फील्ड आणि आर्मेचर ते त्याच दिशेने फिरतील परंतु एकतर फील्ड किंवा आर्मेचर जर वास्तविक एक्सचेंज झाले तर ते उलट दिशेने फिरेल तर ही अगदी सोपी गोष्ट आहे तर आता मालिका मोटर साठी देखील येथे F1 F2 आहे A1 A2 आहे आणि प्रत्यक्षात आंतर बदलल्यास मालिका मोटोरसाठी ∅ फील्ड करंट या दिशेला उलट करा हा बिंदू F2 ला जोडला जाईल आणि हा बिंदू T2 कनेक्ट झाला आहे F1 नंतर येथे आंरमॅचर करंट फील्ड वळण जे F1 ते F2 आहे जर वास्तविक इंटरचेंज केले तर ते F2 वर F1 वर जाईल तर या मार्गाने ज्याला प्रत्यक्षात दिशा म्हणतात ती येथे बदलली जाऊ शकते हे येथे घड्याळाच्या दिशेने दर्शवित आहे दिशा अँटिलोकविस दर्शवित आहे प्रत्यक्षात क्षेत्राची दिशा उलट करीत आहे त्याचप्रकारे प्रत्यक्षात आर्मेचर प्रवाहाची दिशा देखील या प्रकरणात उलटली तर तर येथेसुद्धा जर प्रत्यक्षात उलट होत असेल तर या प्रकरणातही मशीन उलट दिशेने फिरेल परंतु प्रत्यक्षात तर नंतर दोन्ही एकाच दिशेने फिरतील जर या पुरवठा रेषेच्या ध्रुवाची वास्तविकता बदलली तर मशीन त्याच दिशेने फिरेल पुढे एक उदाहरण आहे तर त्याच्या दरम्यान रेझीझन्ट F1 Ω असणारी मालिका मोटर टर्मिनल आहे ज्यासाठी टॉर्क प्रत्यक्षात वेगच्या चौरस प्रमाणात आहे याचा अर्थ असा की n चौरस T2 230 व्होल्टच्या प्रमाणात ते 300 rpm वर धावते आणि 15 अँपिअर घेते पंखाची गती 375 rpm पर्यंत वाढवायची असते व्होल्टेज वाढवून आणि आवश्यक असलेले व्होल्टेज शोधून काढा समस्या आहे तर 32 व्होल्टवर ते 300 rpm वर चालते आणि 15 अँपिअर घेते पंखाचा वेग व्होल्टेज मध्ये वाढवून 375 rpm पर्यंत वाढवावा व्होल्टेज आणि आवश्यक असलेले शोधा तर आम्हाला माहित आहे की टॉर्क प्रत्यक्षात ∅ ∅ च्या प्रमाणात आहे आता मालिका मोटर ∅ प्रमाणित आहे ∅ याचा अर्थ असा की आर्मेचर करंट स्क्वेअरच्या प्रमाणात टॉर्क आहे आता हे देखील दिले आहे की टॉर्क 1 चौरस अनुपातिक आहे जर 1 प्रारंभिक वेग असेल तर 1 1 प्रारंभिक चालू असेल तर n2 आणि ∅2 गती आणि मोटर च्या ऑपरेशन च्या नवीन स्थितीत प्रवाह असल्यास तो T प्रमाणित n स्क्वेअर आहे तर जर T1 असेल तर टॉर्क T2 आहे समजा तर तो T1 T2 ∅1 ∅2 स्क्वेअर असेल कारण टॉर्क ∅ स्क्वेअर च्या प्रमाणात आहे आणि ते दिले जाते की टॉर्क n स्क्वेअर प्रमाणित आहे याचा अर्थ असा की T1 T2 ∅1 ∅2 व्होल स्क्वेअर n1 n2 व्होल स्क्वेअर हे समीकरण 3 आहे आता हे दिले आहे ते समान आहे 300 आरपीएमn2 375 आरपीएम आणि ∅ 1 15 अँपिअर जे दिले गेले आहे या 2 समीकरणांमधून ते शोधू शकतात ते 18 75 एम्पीयर इतके असेल तर back emf एबी 1 230 पहिल्या टप्प्यातील प्रवाह 15 असेल तर 15 1 तर 215 व्होल्ट आणि 1 300 अँपिअर आणि Rse ra आहे आम्ही एकूण 1 Ω मानू आणि दुसर्या प्रकरणात ∅2 18 75 अँपिअर आणि Rse ra 1Ωआहे हे Rseआहे आणि हे n 2 375 rpm आहे म्हणून एबी 2 Eb 2 V 18 70 75 ra Rse 1आहे तर हे प्रत्यक्षात V 18 75 मिळेल परंतु V आम्हाला निश्चित करावे लागेल आणि आम्हाला ते परत माहित आहे emf फ्लॅक्स स्पीड च्या प्रमाणात आहे कारण फॅलक्स ही मालिका मशीन सीरिज च्या मोटर मध्ये आर्मेचर करंट चे प्रमाण आहे तिथे ∅1 ∅2 ∅1 I २ तर येथे पर्याय म्हणून ते ∅1 ∅2 n2 तर या सर्व व्हॅल्यू चा पर्याय घ्या कारण ही सर्व व्हॅल्यूज ज्ञात आहेत तर आणि हे Eb 1 Eb 2 आहे Eb1 215 व्होल्ट आहे आणि Eb2 हे बरेच V 18 75 आहे तर ज्यामधून वास्तविक सोडवले तर वास्तविक V 350 65 व्होल्ट मिळेल आता आणखी एक उदाहरण आहे तर हे उत्तर आहे तर सोपी समस्या फक्त वास्तविकतेत मधे ठेवली पाहिजे तर सर्वकाही सोडवले जाईल आता नगण्य फील्ड रेझिस्टन्स सह एक मालिका मोटर आहे जेव्हा एका विशिष्ट लोड वर 500 व्होल्टने 40 एम्पीयर लागतो जर टॉर्क ची तीव्रता n3 च्या प्रमाणात असते तर कमी करण्यासाठी आवश्यक प्रतिकार शोधा त्यातील 80 गती मूळ मूल्य आहे जर सुरुवातीला ते n असेल तर ते असेल तर ते 0 8 n असेल तर प्रत्यक्षात ते शोधले पाहिजे ज्याला प्रतिकार म्हणतात तर मालिका मोटर टॉर्कसाठी आम्हाला आर्मेचर प्रवाह स्क्वेअरचे प्रमाण माहित आहे आणि त्याला n 3 च्या प्रमाणात T दिले जाते याचा अर्थ असा आहे की आपण T1 T2 ∅1 ∅2 व्होल स्क्वेअर 1 n 2 प्रथम केस द्वितीय केसद्वारे लिहू शकतो आता ∅1 ने 40 अँपिअर V 500 व्होल्ट आणि 1 n2 द्वारे 80० दिले आहेत वेग पहिल्या केसच्या 80 आहे आम्ही वेग कमी करत आहोत तर 1 n 2 1 0 8 म्हणजे हे प्रथम प्रकरण आहे जर प्रथम प्रकरण n असेल तर तर दुसरे प्रकरण असेल तर ते 0 8 n आहे येथे 0 8 n 1 0 8 लिहिलेले आहे तर म्हणजे हा दिलेला डेटा आहे तर 40 वर्ग Eby ∅2 स्क्वेअर 1 0 83 ज्यातून आम्हाला ∅ 2 28 62 अँपिअर मिळते आता Eb1 500 व्होल्ट आहे प्रथम केस दिले दुसरे केस काही रेझिस्टन्स R समाविष्ट केले तर 500 ∅2 r 5 1 1 ∅2 n 2 ∅1 1 ∅2 n2 पूर्वीच्या 40 1 प्रमाणे म्हणजे ∅1 40 ∅228 65 40 28 62 1 n 2 1 0 तर सोडवले तर R 7 47 Ω मिळेल तर हे उत्तर आहे हा जास्त प्रतिकार घालायचा आहे तर त्यानंतर A250 व्होल्ट शंट मोटर कडे ra 0 5 Ω आणि Rf फील्ड रेझिस्टन्स 250 Ω आहे जेव्हा ड्राव्हिंग करताना टॉर्क दिला जातो तेव्हा 30 अँपेयर लागतो आणि 500 rpm वर चालतो तो वाढवण्याची इच्छा आहे 750 rpm पर्यंत मोटर ची गती तर प्रत्यक्षात 500 ते 750 पर्यंत वेग वाढवावा लागेल कोणता प्रतिकार वापरायचा म्हणून जेव्हा सुरुवातीला सर्किट मध्ये 1 प्रतिकार होता तर ra 0 5 Rf 2 50 ∅1 30 अँपिअर 1500 rpm आहे तर सर्व काही दिले आहे तर लोड टॉर्क स्थिर आहे तर टॉर्क एक स्थिर आहे आणि परत Emf पहिल्या बाबतीत 1 V ∅1ra असेल तर V 250 ∅ 130 आणि ra 0 5 तर पहिल्या बाबतीत 230 व्होल्ट असेल आता दुसर्या बाबतीत वेग 750 rpm पर्यंत वाढवावा लागेल येथे एक प्रतिरोधक R घातला गेला होता आम्हाला शोधून काढावे लागेल की R म्हणजे काय 750 rpm वर चालत असताना आर्मॅचरमधून करंट त्यावेळी ते ∅2 असेल याचा अर्थ Eb 2 V ∅2 ra तर ra 0 5Ω आहे म्हणून Eb 2 250 0 5 ∅2 हे दुस या प्रकरणातील सर्किट आकृती आहे आता आम्हाला माहित आहे की बॅक emf हे ∅ n च्या प्रमाणात आहे किंवा पूर्वीसारखेच आहे आम्ही 1 2 ∅1 1 ∅2 n2 लिहू शकतो जर प्रत्यक्षात जर 1 हे 500 rpm चे प्रथम प्रकरण असेल तर n 2 750 आहे तर 500 750 ∅1 ∅2 ते 2 ∅1 3 ∅ 2 आहे तर हे समीकरण 3 आहे आता टॉर्क हे ∅ ∅ च्या प्रमाणात दिले गेले आहे परंतु टॉर्क स्थिर राहतो तर टी 1 टी 2 याचा अर्थ असा की ∅1 I 1 ∅ 1 ∅2 ∅2 म्हणूनच हे टॉर्क स्थिर राहते प्रथम प्रकरण जर ते ∅1 ∅1 सेकंद आहे तर ते ∅2 ∅2 आहे ज्याद्वारे आम्हाला by1 2 get मिळते ∅1 ∅ 2 ∅2 I 1 ∅2 30 द्वारे ∅ 1 30 अँपिअर म्हणून समीकरण 1 2 3 4 वरून मिळते म्हणूनच १ २ समीकरणातून हेच आहे प्रत्यक्षात काय म्हणतात ते हे 3 समीकरण असेल हे प्रत्यक्षात हे समीकरण १ आहे हे समीकरण n २ आहे हे समीकरण 3 आहे आणि हे समीकरण आहे 4 प्रत्यक्षात या मार्गाने काही दुरुस्ती आहे तर जर वास्तविक 1 2 आणि 3 4 मधील वास्तविकता या सर्व गोष्टींचा वापर करा 235 250 0 5 ∅ ∅ 2 2 ∅2 30 मिळेल तर हे समीकरण 4 खरोखर सोडवले तर १ समाधान शक्य नाही व उत्तर मिळेल ∅ 2 46 अँपिअर तर थोडासा सराव आवश्यक आहे आता आकृती a प्रमाणे प्रत्यक्षात आपल्याला ∅ 1 250 51 एम्पीयर मिळतो कारण जर हा आकडा पाहिला तर ही 250 व्होल्ट आहे तर आता फील्ड करंट 1 एम्पीयर 250 250 आणि दुसर्या बाबतीत फिल्ड करंट करा सध्याचे क्षेत्रफळ ∅1 250 251 एम्पीयर असेल परंतु दुसरे 250 R f Rf असेल तर 250 R 250 अँपिअर आता समीकरण So तर आपल्याला हे माहित आहे की फ्लक्स हे सध्याच्या क्षेत्राशी संबंधित आहे तर आम्ही ∅1 ∅ 2 ∅1 ∅ 2 ∅2 ∅ 1 ∅2 हे 46 आहे च्याऐवजी∅1 30 मिळवू शकतो तर 1 ∅ 2 46 30 परंतु ∅ 2 250 R 250 तर4630 ने विभाजित केले तर हे by० बाय 46 46 असेल तर R साठी हे सोडवल्यानंतर R 134 Ω मिळेल हे उत्तर आहे तर त्याचे पुढील उदाहरण 6 सहा ध्रुव लॅप ला जोडलेले 230 व्होल्ट मोटर मध्ये 410 आर्मेचर कंडक्टर आहेत ते पूर्ण भार घेतल्यास 41 अॅम्पीयर घेतात प्रत्येक पोलचे प्रवाही 0 05 वेबर दिले जाते जे ra 0 1 Ω फील्ड रेसिस्टन्स Rf 32 Ω आणि संपर्कात असते ड्रॉप प्रति ब्रश 1 व्होल्ट आहे तर तेथे 2 ब्रशेस असतील तर सामान्यत ते एकूण २ व्होल्ट असेल प्रत्येक ब्रश पूर्ण भाराने मोटर ची गती निश्चित करण्यासाठी दिले जाते तर या लॅप ला जोडलेले पोल 6 दिले आहे म्हणून लॅप कनेक्शन साठी समांतर मार्ग A P 6 असेल तर Z 410 दिलेले कंडक्टरची संख्या जी करंट IL 41 अँपिअर फ्लक्स दिली जाते 0 05 वेबर ra आर्मेचर रेझिस्टन्स 0 1 Ω टर्मिनल व्होल्टेज Vn2 30 व्होल्ट देते Rf n2 30 देते Ω म्हणून सर्व हे सर्व काही येथे ठेवले आहे आणि तेथे 2 ब्रशेस आहेत तर डेल्टा E 1 2 तर 2 व्होल्ट असेल तर मग काय होईल प्रथम प्रत्यक्षात फील्ड करंट शोधा ∅ कर्सर V द्वारा Rf कडे पहा जे 230 230 1 अँपिअर आहे आता आर्मेचर करंट हे याक्षणी प्रत्यक्षात KCL लागू करते तर ∅ I L ∅ होईल 41 1 म्हणून 40 अँपिअर आता या प्रकरणात ब्रश कॉन्टॅक्ट ड्रॉप प्रति ब्रश 1 व्होल्ट दिले जाते तर Eb V ∅ ra माहित आहे परंतु लक्षात ठेवा हा ड्रॉप वजा करणे आवश्यक आहे डेल्टा E प्रत्यक्षात असे होऊ शकते की कोणतीही छोटी त्रुटी असू नये तर परंतु डेल्टा E 2 व्होल्ट असेल कारण प्रति ब्रश 1 व्होल्ट म्हणूनच ते 1 2 आहे कर्सर पहा 1 2 व्होल्ट याचा अर्थ 230 40 0 1 2 म्हणजे आता आपल्याला हे देखील माहित आहे की एबी 224 व्होल्ट आणि आपल्याला एबी ∅ zn 60 PA देखील माहित आहे 05 वेबर Z 410 आहे n 60 P लॅप कनेक्शन आहे तर A P तर 6 6 224 म्हणून n 655 तर हे उत्तर आहे तर ही समस्या अगदी सोपी समस्या आहेत फक्त या कोर्स च्या बाबतीत थोडेसे लक्षात ठेवले पाहिजे म्हणजे जे काही आपण बोललो आहोत हा अभ्यासक्रम पूर्ण होईल तर विशेषत पहिल्या वर्षी फक्त एकाच टप्प्यात ट्रान्सफॉर्मर कव्हर केला गेला आहे आणि इंडक्शन मशीन आणि DC मोटार मी स्पर्श केला आहे मी त्या तपशीलांवरुन गेलो नाही खरंच पहिल्या वर्षात कोणीही हा कोर्स घेऊ शकेल पण ते फक्त आहे मूलभूत गोष्ट आम्ही चर्चा केलेली नाही काहीही तपशीलवार नाही